नमस्कार मागच्या काही क्लासेस मध्ये आपण लॉजिक सर्किट चे वेगवेगळ्या पद्धतीने मिनिमिझेशन कसे करता येईल ते पाहिले आणि मागच्या क्लासमध्ये आपण सर्टन कॉस्ट काय असते ते पाहून सर्किटच्या रियलायझेशन साठी कमी कास्टचे हार्डवेअर कसे वापरता येईल ते पहिले या क्लासमध्ये आपण लॉजिक सर्किट इम्पलेमेंटेशन संबंधित असलेले काही प्रॅक्टिकल इशू पाहु यात आणि त्यासाठी आपण सर्किट कसे सुधारित करू शकतो ते पाहु कदाचित त्या सर्किट साठी वापरलेले हार्डवेअर थोडे खर्चिक असू शकते पण त्यामुळे आपण लॉजिक सर्किट संबंधित मूळ समस्या घालवू शकतो आणि त्यासाठी प्रोपागेशन डिले व ग्लिच संबंधित असलेल्या संकल्पनांचा पण समावेश करू तेव्हा आजच्या क्लासमध्ये आपण स्टॅटिक हजार्ड आधी पाहू तेव्हा आता आपण हे साधे उदाहरण पाहू या प्रकारचे उदाहरण आपण आधीच पाहिले आहे तर केमॅप वापरून हे ट्रूथ टेबल चे मिनिमिझेशन आहे आणि इथे या चार मिन टर्म आहेत आणि या मिन टर्म साठी हा 1 आणि हा 1 A' C मध्ये समाविष्ट केला आहे तसेच हा 1 आणि हा 1 A B मध्ये समाविष्ट केला आहे आणि हे आपण दुसऱ्या प्रकारे म्हणजे हा 1 आणि हा 1 B C मध्ये समाविष्ट करू शकतो पण हे दोन 1's आधीच A B आणि A' C मध्ये समाविष्ट झाले आहेत Y A' C A B तर A B आणि आणि A' C हे आवश्यक प्राईम एम्पली कँट आहे कारण ते हा 1 आणि या दुसऱ्या एकचा पण समावेश करतात जो दुसऱ्या कशानेही होत नाही आणि या केसमध्ये B C अनावश्यक म्हणजेच निरर्थक आहे तर या सर्किट चे या ट्रूथ टेबल वरून मिनिमाईज एक्स्प्रेशन Y A' C A B असे आहे आता हे सर्किट तुम्ही कसे रियलायझेशन कराल तर तुम्हाला याच्याशी संबंधित असलेली B C ही टर्म आहे पण त्यामुळे उगीचच हार्डवेअरची कॉस्ट वाढते कारण B C साठी अजून एक गेट वापरावा लागतो तर सर्किट च्या रियलायझेशन चे हे मिनिमिझेशन आपण पाहिले आणि हे करताना आपण लॉजिक गेट मधील प्रोपागेशन डिले चा परिणाम विचारात घेतलेला नाही आपण फक्त बुलियन एक्सप्रेशन वरून हे मिनिमाईज सर्किट काढले आहे तर आजच्या लेक्चर साठी ही पार्श्वभूमी आहे पण कुठल्याही लॉजिक गेट मध्ये प्रोपागेशन डिले असतो याची नोंद ठेवा तर या उदाहरणात प्रोपागेशन डिले हा तिथे असलेल्या वोल्टेज च्या दृष्टीने आहे तर आधी आपण 0 1 1 0 असे लिहिले ते ठीक आहे पण जेव्हा तुम्ही इनपुट आणि आऊटपुट वोल्टेज पाहतात आणि हे जर टाईम वर ताणले तर तिथे शार्प राईज दिसत नाही तर तिथे मर्यादित राईज टाईम आणि फॉल टाईम आहे तेव्हा इथे इन्व्हर्टर मध्ये इनपुट जेव्हा 50 टक्के वर जाते तेव्हा त्यासंबंधित आउटपुट खाली यायला सुरुवात होते हे आउटपुटच्या उच्च ते कमी मधील प्रोपागेशन डिले आहे हे आउटपुटच्या उच्च ते कमी मधील प्रोपागेशन डिले आहे आणि त्यावेळी इनपुट 50 पातळीवर विरुद्ध म्हणजे कमी ते उच्च असे आहे आणि जेव्हा इनपुट 50 पातळीवर उच्च ते कमी असे जाते तेव्हा आउटपुट कमी ते उच्च असे जाते आणि हे आउटपुटचे प्रोपागेशन डिले आहे आणि म्हणूनच तुम्हाला ते एकमेकांपेक्षा थोडे वेगळे वाटतात याचे कारण इथे सीमौसचा चा लोड कपॅसिटनस आहे तर हा चार्जिंग पाथ आणि हा चार्जिंग पाथ असा आहे त्यामुळे हे पाथ वेगळे आहेत त्याच प्रमाणे या केसमध्ये हा एक पाथ आणि हा दुसरा पाथ इथे सुद्धा थोडासा फरक आहे तेव्हा आपण सरासरी प्रोपागेशन डिले घेऊ म्हणजे दोघांची बेरीज करून त्याला दोन ने डिव्हाइड करू आणि टी टी एल साठी हे 10 नॅनो सेकंद आहे तसेच हे टी टी एल सारखे 5 होल्टेज च्या सिमोस सर्किट साठी 50 नॅनो सेकंद आहे पण हे लोड वर अवलंबून आहे आणि तसेच सिमोस साठी जर आपण वोल्टेज लेवल वाढवली म्हणजेच समजा 5 वोल्टच्या ऐवजी 10 वोल्ट केली तर हे 30 नॅनो सेकंद होते आणि ते मर्यादित प्रोपागेशन डिले आहे हे लक्षात ठेवा आता याचा काय परिणाम आहे आणि यामुळे काय घडते ते पाहू तर यामुळे आपल्याला सर्किटमध्ये ग्लिचेस दिसतात आणि आपण हे कसे उद्भवतात ते पाहू पण त्याआधी आपण ग्लिच ची व्याख्या पाहू ग्लिचेस हे नको असणारे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह जाणारे पल्सेस असतात नको असणारे म्हणजे तर ही पॉझिटिव जाणारी पल्स आणि ही निगेटिव जाणारी पल्स पण हे याठिकाणी असे जायला नको तर सरळ हवे पण इथे हे असे घडते आहे आणि ग्लिच हे लॉजिक गेटच्या मर्यादित प्रोपागेशन डिले मुळे आणि तसेच काही विशिष्ट इनपुट च्या कॉम्बिनेशन मुळे उद्भवते काही विशिष्ट इनपुट च्या कॉम्बिनेशन मुळे उद्भवते पण हे पूर्णवेळ वेळ राहत नाही किंवा इतर कॉम्बिनेशन साठी सुद्धा उद्भवत नाही आणि ग्लिच ही क्षणिक स्वरूपाची असते व तिथे ती फारच थोड्या वेळा करता असते जर इनपुट मध्ये काही बदलले तर ते क्षणार्धात उद्भवते आणि नंतर अदृश्य होते स्टेबल स्टेट मध्ये हे येत नाही आता दुसरी व्याख्या आपण हजार्ड ची पाहू लॉजीक सर्किट मध्ये ग्लिच संभवनीय आहे म्हणजेच तिथे हजार्ड आहे आणि सर्किट हजार्ड फ्री आहे म्हणजे तिथे हे संभाव्य नाही इनपुट चे असे काही कॉम्बिनेशन 9combination नसेल ज्या करता ग्लिच उद्भवते तर ते सर्किट पूर्णपणे हजार्ड फ्री आहे आणि सर्किट मध्ये हजार्ड आहे म्हणजे विशिष्ट इनपुट कंडिशन किंवा पॅटर्न असेल तर ते ग्लिच तयार करते आता आपण एक उदाहरण पाहू त्यासाठी आपण आपल्या मागच्याच सर्किट कडे जाऊ तर हे ते सर्किट आहे आणि हे आपले मिनिमाईज सर्किट म्हणजे ऑप्टिमाइझ रिलेशशिप चे सर्किट आहे आता आपण ही केस विचारात घेऊ जर B 1 C 1 तर काय घडते ते पाहू तेव्हा ट्रूथ टेबल मध्ये पहा तसेच आपल्याला इक्वेशन मध्ये B 1 C 1 असे घेतले आणि जर हे तुम्ही असे लिहिले तर A' 1 आणि A 1 म्हणजे इथे तुम्हाला A' 1 A 1 1 असे मिळते आणि त्यामुळे आउटपुट Y हे नेहमी 1 येते आणि हे बुलियन अल्जेब्रा नुसार बरोबर आहे आता हे पहा B 1 C 1 आणि A 1 ते 0 जातो म्हणजे A 1 ते 0 जातो आणि म्हणून जेव्हा A एक ह्या स्टेबल कंडिशन मध्ये आहे आणि हे बदलण्याआधी नॉट गेट चेआउटपुट 0 आहे आता A 1 ते 0 जातो तेव्हा लगेचच इनपुट त्याच वेळी 0 होते पण हे नॉट गेट चे आउटपुट लगेच 1 होत नाही कारण तिथे प्रोपागेशन डिले आहे जे आपण आत्ताच पाहिले आणि त्यामुळे हे थोड्या वेळाने 1 ला जाते तेव्हा ज्या वेळेस करता नॉट गेटचे आउटपुट 0 असते म्हणजे म्हणजेच लॉजिक 0 ते लॉजिक 1 हे होण्यासाठी जो वेळ लागतो तो विशिष्ट टाइम म्हणजे डिले किंवा आउटपुट प्रोपागेशन डिले आणि म्हणून अँड गेटचे आउटपुट 0 आहे नक्कीच प्रोपागेशन डिले नंतर ते झिरो येईल आणि हे तर आधीच 0 आहे तेव्हा आपण काय पाहिले जर ऑर गेट दोन्ही इनपुट 0 असतील आणि अगदी थोड्यावेळाने जर ते 1 झाले म्हणजे त्याच्या स्वतःच्या प्रोपागेशन डिले मुळे ऑर गेट आउटपुट 0 देईल नाहीतर ते 1 असेल अर्थातच प्रोपागेशन डिले नंतर ते पण 1 होईल तेव्हा तिथे कुठलाही ही मुद्दा राहत नाही ऑर गेट कोणतेही ही एक इनपुट 1 ट्रान्झिशन पिरेड सोडून 1 असेल जेव्हा ऑर गेट चे आउटपुट क्षणासाठी '0' होते त्यामुळे ग्लिच उद्भवते आणि या केसमध्ये हे काय घडते ते पाहू जर B 1 C 1 आणि A '0 ते 1' जात असेल तर तिथे ग्लिच येऊ शकते का तेव्हा इथे हे हे 0 आणि म्हणून हे 0 आणि इथे हे 1 म्हणजे हे 0 हे आधीच 1 आहे आणि नंतर बदल होत आहे तेव्हा हा 0 चा लगेच 1 होतो पण हा 1 आहे प्रोपागेशन डिले नंतर ह्या 1 चा 0 होतो पण त्यावेळी या दोन्ही अँड गेट चे आउटपुट 1 आहे आणि त्यामुळे ऑर गेट चे पण आउटपुट 1 राहते तर मी सांगितले काही विशिष्ट इनपुट च्या कॉम्बिनेशन साठी फक्त ग्लिच उद्भवते या सर्किटमध्ये हजार्ड आहे हे सर्किट हजार्ड फ्री नाही कारण यामध्ये ग्लिच संभवनीय आहे पण ती ग्लिच फक्त विशिष्ट कॉम्बिनेशन च्या वेळीच उद्भवते आता आपण स्टॅटिक 1 हजार्ड ची व्याख्या काय आहे ते पाहू स्टॅटिक 1 हजार्ड च्या केस मध्ये जेव्हा आउटपुट बुलियन लॉजिक अल्जेब्रा च्या एक्सप्रेशन नुसार 1 ला स्थिर राहिले पाहिजे पण विशिष्ट कंडिशन साठी ग्लिच उद्भवते म्हणजेच सर्किट कंडिशन मानत नाही तेव्हा इनपुट च्या व्हॅल्यू साठी एक्सप्रेशन A' A 1 असे असेल आणि हे स्टॅटिक 1 हजार्ड आहे जर या प्रकारचे एक्सप्रेशन इथे आहे आणि हे त्यासंबंधित असलेले रियलायझेशन तुमच्याकडे आहे आणि शेवटी हे रिड्युसड सर्किट असे आहे तिथे कदाचित जास्तीचे पण गेटअसू शकतात आणि म्हणून आपल्याला त्यांचा डिले पण विचारात घ्यावा लागेल तेव्हा स्टॅटिक 1 हजार्ड उद्भवण्याचे हे मूळ आहे तर आता जे काही सांगितले त्याप्रमाणे जर आपण या सर्किट साठी डायग्राम काढायचा प्रयत्न केला तर हा A या टाईम पॉइंटला 1 ते 0 असा जातो आणि हा A' संबंधित डिले नंतर 1 ला जातो म्हणजेच प्रोपागेशन डिले लॉजिक 0 ते 1 आहे तर ह्या पॉईंट पासून ते ह्या पॉइंट पर्यंत इथे डिले आहे तुम्ही इथे पाहू शकतात की या पॉइंट ला क्षणासाठी हे आणि हे हे दोन्ही ही लो आहेत आणि त्यामुळेऑर गेट चे आउटपुट स्वतःच्या प्रोपागेशन डिले मुळे म्हणजेच हाय ते लो जाते आणि इथे हे ' τ 1' असे दाखवले आहे आणि ते लो आहे कारण या पॉइंटला दोन्ही इनपुट लॉजिक लो आहेत आणि म्हणून ते लो जाते तेव्हा 'τ 1' आणि 'τ 2' वेगळे आहेत पण मी सांगितले आहे की एकाच लॉजिक फॅमिली मध्ये हे आपण ते लो ते हाय आणि हाय ते लो वेगळे असले तरी सारखेच घेतो प्रोपागेशन डिले नंतर आउटपुट हाय जाते आणि त्यामुळे परत पुन्हा आउटपुट 1 होते हे फक्त त्या टाईम पिरेड पुरताच लो होते तेव्हा ग्लिच कशी उद्भवते हे पाहिले आता स्टॅटिक 1 हजार्ड शोधण्यासाठी काही नियम आहेत का ते पाहू हो इथे नियम आहेत आणि त्या पद्धतीमुळे आपण स्टॅटिक 1 हजार्ड शोधू शकतो आणि नंतर आपण ते हजार्ड शोधल्यानंतर सर्किट हजार्ड फ्री करू शकतो पण कसे त्यासाठी आपल्याकडे आधी बुलियन एक्सप्रेशन आहे आणि शेवटी ते कमी करत आपल्याला A A' अशा प्रकारचे इनपुट च्या विशिष्ट कंडिशन साठी एक्सप्रेशन मिळाले इथे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की मिनिमाईज एक्स्प्रेश न न करता किंवा केमॅप पाहून आपण ग्रुप बनवू शकतो की जिथे ग्लिच संभवनीय आहे हे आपण शोधू शकतो तर आता हे उदाहरण पाहू मागच्या उदाहरणा सारखेच आहे इथे हे दोन 1's आणि हे दोन 1's असा एक ग्रुप बनवतात हे दोन प्राईम एम्पली कँट आहेत तर इथे हजार्ड असण्याची ची शक्यता आहे का हो कारण नियमानुसार केमॅप मध्ये ह्या लॉजिकली एडजसंट सेल आउटपुट 1 सोबत कॉमन प्रॉडक्ट टर्म ने समाविष्ट केलेल्या नाहीत तेव्हा हा 1 आणि हा 1 एडजसंट आहे आणि ते एकाच कॉमन प्रॉडक्ट टर्म ने समाविष्ट केलेले नाही हे या ग्रुपने समाविष्ट केले आहे आणि ही एक प्रॉडक्ट टर्म व या ग्रुप मुळे ही दुसरी प्रॉडक्ट टर्म मिळते आणि त्यामुळे स्टॅटिक 1 हजार्ड असण्याची शक्यता आहे तेव्हा या विशिष्ट कंडिशन साठी ग्लिच संभवनीय आहे तर आता हे कसे आले ते पाहू इथे आपण हा B' C आणि हा A B म्हणजेच Y B' C A B असे लिहू शकतो आता जेव्हा A C 1 1 असेल तेव्हा आपल्याला Y B B' असे मिळते म्हणजे या केस मध्ये स्टॅटिक 1 हजार्ड आहे ते आपण पाहिले आणि म्हणून जर इनपुट 1 1 1 असे असेल तर ते 1 0 1 असे जाते म्हणजेच B हा 1 ते 0 असा जातो आणि निगेटिव जाणारी पल्स ग्लिच मिळते अशाप्रकारे या केस मध्ये आपण शोधून काढले आता आपण या उदाहरणामध्ये पाहू तर या उदाहरणामध्ये तुम्हाला B' C आणि B C' हे दोन प्राईम एम्पली कँट दिसत आहेत तर इथे काही हजार्ड आहे का तर इथे कॉमन टर्म नसलेल्या लॉजिकली एडजसंट सेल नाहीत ही कॉमन प्रॉडक्ट टर्म आणि हे लॉजिकली एडजसंट पण हे दोघे लॉजिकलीएडजसंट सेल नाही आणि म्हणून ते समाविष्ट करण्याची ची गरज नाही तेव्हा इथे हे कॉमन टर्म ची गरज नाही आणि म्हणून इथे हे काही हजार्ड नाही या सर्व केसेस मध्ये हे आपण फक्त एकाच व्हेरिएबल मध्ये बदल होत आहे असे विचारात घेतले आहे आणि म्हणून जर तुम्ही इथे B 0 असे घेतले तर B C' ही टर्म येत नाही तिथे फक्त B' C टर्म राहते त्यामुळे जर C योग्य प्रोपागेशन डिले सोबत बदलले तर आउटपुट त्यानुसारच बदलते आणि तिथे हजार्ड असणार नाही हे आपण तीन व्हेरिएबल चे उदाहरण पाहिले आता चार व्हेरिएबल चे उदाहरण पाहू तर त्याच्या ट्रूथ टेबल संबंधित हा के मॅप आहे इथे आपल्याला ऑप्टिमाइझ एक्सप्रेशन मिळवायचे आहे या सर्किट साठी हा चारचा ग्रूप इथे आहे आणि हा दोन चा ग्रुप तेव्हा A B C ही टर्म होते इथे B C ही टर्म आणि इथे A C' D' ही टर्म होते आणि हे मिनिमाईज एस ओ पी रियलायझेशन मिळविण्यासाठी या सर्व टर्म ऑर करायचे आहे तर इथे स्टॅटिक हजार्ड आहे का इथे पाहू हे 1 लॉजिकली एडजसंट आहेत का तर हा 1 हा 1 आणि हा 1 लॉजिकली एडजसंट आहे आणि यात कॉमन प्रॉडक्ट टर्म नाही तेव्हा तिथे स्टॅटिक हजार्ड संभवनीय आहे हे केव्हा व कोणत्या कॉम्बिनेशन साठी उद्भवेल तर हे A B D या कॉम्बिनेशन साठी उद्भवू शकते आपण इथे पाहू शकतो की A B ही तर 1 1 आणि या दोघांमध्ये D हे 0 सोबत कॉमन आहे म्हणून A B D 1 1 0 आणि हे या दोन 1's मध्ये कॉमन आहे व C हा 1 ते 0 असा जातो आणि त्यामुळे तिथे स्टॅटिक 1 हजार्ड आहे तर A B D मध्ये A आणि B हे 1 राहतात व D हा 0 राहतो व C हा 1 ते 0 असा जातो त्यामुळे इथे ग्लिच आहे तसेच बुलियन एक्सप्रेशन वरून सुद्धा आपण हे शोधू शकतो तुम्हाला इथे फक्त नियम लागू करायचा आहे आणि त्यावरून ग्लिच येते की नाही ती कंडीशन सुद्धा शोधू शकतो आणि अशाप्रकारे आपण स्टॅटिक 1 हजार्ड शोधू शकतो पण फक्त इथे स्टॅटिक 1 हजार्ड आहे माहीत असणे पुरेसे नाही आपल्याला सर्किट मधून ते काढता येतात का ते पण पाहिले पाहिजे कारण या निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह जाणाऱ्या पल्सेस स्टॅटिक 1 हजार्ड साठी काही नको असलेले ले इव्हेंट्स ट्रिगर करतात तर आपण घेतलेल्या आधीच्याच उदाहरणांमध्ये जेव्हा स्टॅटिक 1 हजार्ड शोधले आपण पाहिले की इथे लॉजिकली एडजसंट आणि कॉमन प्रॉडक्ट टर्म नाही आणि इथे स्टॅटिक 1 हजार्ड येत असण्याचे हेच कारण आहे त्याच्यावर हाच उपाय आहे की आपल्याला के मॅप मध्ये आऊटपुट च्या फंक्शन साठी एक कॉमन टर्म पाहिजे आहे जी हे सर्व लॉजिकली एडजसंट 1's समाविष्ट करते आपण सुरुवात केलेल्या या उदाहरणांमध्ये हा 1 आणि हा 1 लॉजिकली एडजसंट नाही पण एक कॉमन प्रॉडक्ट टर्म आहे तर आपण ती कॉमन प्रॉडक्ट टर्म पाहु यात ही कॉमन प्रॉडक्ट टर्म B C अशी आहे पण त्यासंबंधित असलेल्या जास्त कॉस्ट मुळे आपण आधी टाळली पण जेव्हा आपण ही निरर्थक टर्म समाविष्ट करतो तेव्हा हजार्ड निघून जातात आणि आपल्याला हजार्ड फ्री सर्किट मिळते जर आपण B C टर्म घेतली तर इथे Y A' C A B B C असे एक्सप्रेशन येते आणि आता त्याची कशी मदत होते ते पाहू आता हजार्ड म्हणजे ग्लिच आहे तर जेव्हा B C हे 1 1 असे तेव्हा ओर गेट चे आउटपुट 1 असेल आणि आता जर A 1 ते 0 असा बदलला तर इथे थोडे बदल होतात हे पहा इथे हे थोड्यावेळासाठी 0 होते आणि परत 1 होण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि यावेळी दोन्ही आउटपुट 0 आहेत आणि ते 1 होण्यासाठी थोडावेळ घेते पण आता हे दोन्ही जरी 0 असले तरी इथे हा 1 आहे आणि त्यामुळे ग्लिच निघून जाते म्हणजेच तिथे आउटपुट तेच राहते पण हे थोडे कॉस्टली असले तरी ते हजार्ड कमी करते व काढून टाकते त्यामुळे आपण हे कॉस्टली आहे असे म्हणू शकत नाही कारण ते परफॉर्मन्स संबंधित काही कॉस्ट वाचवते जिथे ग्लिच मुळे नुकसान होऊ शकते आणि हे आपल्याला इथे लक्षात ठेवले पाहिजे शेवटी आपण आधि पाहिलेले हे दुसरे उदाहरण पाहू तर हे सर्किट आहे आणि ह्या दोन टर्म मध्ये ही पहिली B C आणि A C' D' ही दुसरी टर्म आणि A B D' ही निरर्थक टर्म आहे पण A B D' हे प्रोडक्ट टर्म तयार करते जी ह्या लॉजिकली एडजसंट असलेल्या 1's ला जोडते तर ही टर्म A B D' अशी होते आणि जर तुम्हाला आठवत असेल इनपुट च्या बाजूला जेव्हा A 1 B 1 D 0 असे आणि C हा 1 ते 0 असा बदलत असेल तर ग्लिच उद्भवते तेव्हा Y B C A C' D' A B D' असे असताना म्हणजे A B D' जोडले तर या केस मध्ये हे जेव्हा ग्लिच येते या जास्तीच्या तीन इनपुट च्या अँड गेट आणि ओर गेटला जोडल्यामुळे ग्लिच निघून जाते आणि तसेच सर्किट मध्ये फक्त एकच हजार्ड असते असे नाही म्हणजेच तिथे एकापेक्षा जास्त हजार्ड असण्याची शक्यता असते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे उदाहरणार्थ जर हे उदाहरण पाहिले आणि आपण असे मॉडीफाय केले तर हा 1 आणि हा 1 तेव्हा मिनिमाईज प्रेझेन्टेशन असे हे एक आणि हे दुसरे मिळते आपल्याला हे हजार्ड फ्री करायचे आहे जर तुम्ही इथे पाहिले तर इथे दोन ग्लिचेस संभवनीय आहेत ही 1 आपण आधीच पाहिली आहे आणि ही दुसरी केस हे दोन लॉजिकली एडजसंट आहे पण ते कुठल्याही कॉमन टर्म ने समाविष्ट केले नाही तेव्हा हे समाविष्ट करण्यासाठी आपल्याला ही टर्म तयार करावी लागेल आणि आणि मिनिमाईज एक्सप्रेशन minimized expression मिळविण्यासाठी एड करावी लागेल तर याची नोंद करा आणि या सोबत आपण आज काय चर्चा केली त्यांचा सारांश पाहू तर लॉजिक सर्किट चे मिनिमिझेशन स्वतः प्रोपागेशन डिले चा परिणाम लक्षात घेत नाही ग्लिचेस या नको असलेल्या कमी वेळेच्या पल्सेस ट्रान्झिशन मध्ये मर्यादित प्रोपागेशन डिले मुळे विशिष्ट इनपुट कॉम्बिनेशन साठी उद्भवतात ग्लिचेस असणारे सर्किट मध्ये हजार्ड असतात स्टॅटिक 1 हजार्ड मध्ये आउटपुट स्टॅटिक 1 राहते पण विशिष्ट इनपुट कॉम्बिनेशन साठी ग्लिचेस उद्भवतात स्टॅटिक 1 हजार्ड के मॅप किंवा बुलियन एक्सप्रेशन वरून शोधता येतात आधी के मॅप पहा तेव्हा के मॅप मध्ये आपल्याला हे हेलॉजिकली एडजसंट 1's बघावे लागतील आणि हे सर्व लॉजिकली एडजसंट 1's एका कॉमन टर्म ने समाविष्ट होत आहेत की नाही ते ही पहावे लागेल त्यानंतर सर्किट हजार्ड फ्री करण्यासाठी काही जास्ती च्या म्हणजेच निरर्थक टर्म हजार्ड काढण्यासाठी घ्याव्या लागतात धन्यवाद